बौद्धिक संपदा म्हणजे काय बौद्धिक संपदा ही मूळ कल्पनांच्या परिणामाशी संबंधित असते आणि त्या कल्पना संशोधनातून पुढे येत असतात यात काही महत्वाची माहिती देखील समाविष्ट असते मानवी सृजनशील श्रमातून उत्पन्न झालेल्या गोष्टी म्हणजेच बौद्धिक संपदा होय जेव्हा आपण बौद्धिक संपदेचा उल्लेख करतोतेव्हा आपण बौद्धिक संपदेची व्यख्या करण्याचा प्रयत्न करतो कारण बौद्धिक संपत्ती वास्तविक मालमत्तेपेक्षा वेगळी असते उदाहरणार्थ जमीन किंवा मांडीवर ठेवता येणार संगणक किंवा लेखणी ही वास्तविक जगात अस्तित्त्वात असलेल्या मालमत्तेची उदाहरणे आहेत आपण त्यांना स्पर्श करू शकतो आणि त्यांची जाणीव आपल्याला होत असते त्या वस्तू मूर्त रुपात असतात आपण त्यांना जाणवू शकतो त्यांना विशिष्ट स्वरूपाच्या सीमा देखील असतात त्या मालमत्त्तेच्या संदर्भात व तीच्या आकृतीबंध संदर्भात कोणताही विवाद नसतो जमीन तिच्या सीमांद्वारे परिभाषित केली जाते लेखणी ही अशी वस्तू असते जी वेळ आणि स्थानात अस्तित्वात असते अशा प्रकारच्या मालमत्तेची सीमा निश्चित करण्यात अडचण नसते परंतु जेव्हा आपण बौद्धिक संपदेकडे येतो तेव्हा बौद्धिक संपदेच्या बाह्य मर्यादा किंवा सीमा व बौद्धिक संपदेचे खाजगी स्वरूप समजून घेण्यासारखे काही प्रश्न आपल्या समोर तयार होतात बौद्धिक संपदा मानवाच्या सृजनशील श्रमातून उत्पन्न होत असते बौद्धिक संपदा विविध स्वरूपात दिसून येते उदाहरणार्थ जर आपण शोधाकडे पाहिले तर शोध ही बौद्धिक संपदा आहे जी पेटंटद्वारे असलेल्या बौद्धिक संपदा हक्कांद्वारे सुरक्षित केले जाऊ शकते बौद्धिक संपदा हक्कांमधे भिन्नता आहे मानव गोष्टींची निर्मिती करतो निर्माण केलेल्या वस्तू वर् त्याचा पूर्णपणे हक्क असतो त्या हक्काला संरक्षण देण्याचे काम कायद्या द्वारे केले जाते बौद्धिक संपदेची संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी काही शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे बौद्धिक संपदा आणि बौद्धिक संपदा हक्क जे 'आयपी' आहेत हे दोन शब्द एकमेकांच्या ऐवजी वापरले जातात त्यामध्ये काहीही चुकीचे नाही कारण बर्याच वेळा जेव्हा आपण बौद्धिक संपदे बद्दल बोलतो तेव्हा बौद्धिक संपदेचे हक्क देखील त्यात समाविष्ट करून घेत असतो परंतु या व्याख्यानाच्या दृष्टीने आपण 'बौद्धिक संपदा हक्कात' येणाऱ्या स्वतंत्र घटकाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू